तर आपले परत स्वागत आहे आणि हे व्याख्यान 39 व्या व्याख्यानमालेचे आहे आम्ही लिनियर अल्जेब्रा वेक्टर स्पेसेसमधील एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलत आहोत आणि मागील व्याख्यानातून लक्षात ठेवण्यासाठी आपण जे पाहिले आहे ते म्हणजे समीकरणाच्या एकसमान प्रणालीचा हा सोल्यूशन सेट Ax हा 0 च्या बरोबरीचा आहे हा एक अतिशय विशेष सेट आहे तर या एकसमान प्रणालीचा सोल्यूशन सेट समीकरण हे विशेष का आहे कारण या सेटमध्ये याला सेट V असे नाव देऊ या ज्यात या समीकरणाचे सर्व द्रावण समाविष्ट आहे तर जर आपण या सेटचे कोणतेही दोन घटक घेतले तर आपण म्हणा आणि आपण या सेटमधून देखील घेऊ याचा अर्थ असा की हे आणि आहे कारण हा वेक्टर देखील एक समाधान आहे आणि देखील समाधान आहे तर जर आम्ही या संचाचे दोन घटक घेतले आणि जर आम्ही त्यास जोडले म्हणून जर आपण आता चा विचार केला तर हे आपल्या या लिनिअर प्रॉपर्टीच्या या समीकरणाच्या व्यवस्थेचे निराकरण होईल तर आपल्याकडे आणि नंतर आहे जो मॅट्रिक्स वेक्टर प्रोडक्ट आहे आणि हे 0 आहे तर आपल्याकडे हा देखील एक उपाय आहे आणि केवळ आपण या सेटचा कोणताही घटक घेत नसल्यास आणि वास्तविक संख्येने गुणाकार केल्यास तर म्हणूया तर हा देखील V चे असेल कारण x हा एक समाधान असेल तर पुन्हा एक उपाय आहे आणि नंतर हे कारण हा असेल आणि Ax हा 0 देईल तर लॅम्ब्डा 0 मध्ये द्या आणि नंतर आपल्याला शून्य वेक्टर मिळेल तर या सेटमध्ये आपण काय पाहिले आहे जे सेटचा एक विशिष्ट प्रकार आहे जर आपण सेटमधील कोणतेही दोन घटक घेतले आणि त्यास जोडले तर तेही सेटचा एक घटक आहे आणि जर आपण या संचाच्या घटकास वास्तविक संख्येने गुणाकार करीत असाल तर हा नवीन घटक देखील या सेट V चा एक घटक आहे तर आम्ही या दिशेने जात आहोत ज्याला आपण या विशिष्ट सेट म्हणतो आणि तेच वेक्टर स्पेसेस आहे चित्रात येत आहे तर येथे या वेक्टर स्पेसेसचा खास सेट आहे तर येथे पुन्हा वेक्टर स्पेस आपल्याला R वर वेक्टर स्पेस निश्चित करणे आवश्यक आहे आणि ही R अधिक सामान्य असू शकते जसे आपण या वास्तविक संख्येच्या संचाचा विचार केला आहे ही कॉम्प्लेक्स संख्यांचा संच असू शकते आणि सामान्य परिस्थितीत आम्ही फील्ड कॉलला काय म्हणू तर ते कोणतेही क्षेत्र असू शकते परंतु आम्ही त्याबद्दल तपशीलवार चर्चा करणार नाही तर बहुतेक वेळा आम्ही या R वर वेक्टर स्पेस घेणार आहोत कारण या सेट सह दुसरा संच असोसिएट असणे आवश्यक आहे जो आम्ही येथे रिअल नंबरचा हा R सेट घेतला आहे तर ही वेक्टर स्पेस घटकांचा एक सेट V आहे आणि याला वेक्टर म्हणतात म्हणून येथे मी आणखी एक मुद्दा सांगू इच्छितो की या वेक्टर स्पेस V च्या घटकांना वेक्टर म्हणतात म्हणून ते मेट्रिक्स असू शकतात जे या V मध्ये कोणत्या प्रकारच्या घटकांवर अवलंबून आहेत यावर अवलंबून कार्य करू शकतात परंतु या V च्या घटकांना आम्ही वेक्टर म्हणतो तर येथे आणखी एक सामान्य व्याख्या आणि दोन बायनरी ऑपरेशन्ससह तर येथे या सेटशिवाय इतर काही पाहिजे ज्याला आपण वेक्टर स्पेस म्हणतो आम्हाला हा सेट R पाहिजे जो आपण घेतला आहे आणि त्यानंतर दोन बायनरी ऑपरेशन्स ज्याला आपण या वेक्टर एडिशन म्हणतो आणि ही स्केलर गुणा आहे तर मग आपल्याकडे काय आहे आपल्याकडे हा V चा सेट आहे आपल्याकडे अजून एक सेट आहे जो आम्ही येथे रिअल नंबरचा सेट घेतला आहे आणि नंतर आपल्याकडे हा वेक्टर एडिशन आहे जो आपल्याला या सेट V ने परिभाषित करायचा आहे आणि आपल्याकडे स्केलर गुणाकार आहे तर ही वेक्टर स्पेस परिभाषित करण्यासाठी या चार गोष्टी परिभाषित करण्याची गरज आहे तर मीन सेट V येथे एक दुसर्या रिअल नंबरचा सेट किंवा कॉम्प्लेक्स क्रमांकाचा सेट आणि दोन अल्जेब्रा ऑपरेशन्स ज्याला आपण वेक्टर एडिशन आणि स्केलर गुणाकार म्हणतो तर हे सर्व येथे आहे आता आम्ही या सेट V ला वेक्टर स्पेस कधी म्हणतो जेव्हा खालील गोष्टी असतात तर या गोष्टी काय आहेत पहिली एक म्हणजे जर आपण या सेट V मधून दोन घटक घेतले आणि जर आम्ही त्यांना जोडले तर नवीन घटकही या सेट V चे असावेत तर या सेटची जोडलेली क्लोजर प्रॉपर्टी आहे की आपण कोणतेही दोन घटक घेतले आणि या वेक्टर व्यतिरिक्त जो या दिलेल्या सेट V साठी परिभाषित करायचा असेल तर या u आणि v ची जोडणी सेट V शी संबंधित असणे आवश्यक आहे हा लॅम्बडा टाइम्स u आणखी एक गुणधर्म आहे म्हणूनच याला स्केलर म्हणतात कारण वास्तविक संख्येच्या या मालकीचे आहे किंवा कॉम्प्लेक्स संख्यांचा हा सामान्य प्रकार आहे ज्याबद्दल आपण बोलू शकतो परंतु आम्ही येथे वास्तविक संख्येच्या संचावर मर्यादित आहोत तर हे स्केलर गुणाकार आहे तर येथे हे स्केलर या वेक्टर u मध्ये गुणाकार आहे तर हे देखील V चे असले पाहिजे जे आणखी एक क्लोजर प्रॉपर्टी आहे ज्यास आम्ही या स्केलर गुणाकाराच्या संदर्भात म्हणतो म्हणून कोणत्याही u साठी V च्या सेटमध्ये देखील तेथे असणे आवश्यक आहे आणि त्यांना सेटच्या क्लोजर प्रॉपर्टीज म्हटले जाते

आणि असे बरेच गुणधर्म आहेत जे आमच्या चर्चेत इतके महत्त्वपूर्ण नाहीत परंतु आम्हाला त्यांचे पूर्ण वर्णन करावे लागेल कारण या सर्व गुणधर्मांमधून ट्रिव्हीअली अनुसरण केले जाईल परंतु या दोन गुणधर्म सर्वात महत्वाच्या गुणधर्म आहेत ज्याला आपण बंद गुणधर्म कॉल करतो तर येथे साठी आणि या वेक्टर्सची ही कॉम्यूटेटिव्ह प्रॉपर्टी आहे दुसरे एक जे येथे आपण u प्लस प्रथम आम्ही जोडले वा प्रथम आम्ही हे जोडले आणि नंतर w परिणाम समान असणे आवश्यक आहे आणि याला असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी असे म्हणतात पुन्हा आपल्याकडे 0 वेक्टरचे अस्तित्व आहे तर आपण शून्य वेक्टर कसे परिभाषित करू तर या सेट V मध्ये शून्य वेक्टर असणे आवश्यक आहे ज्याची आता आपण काळजी घेत आहोत तर येथे हे 0 असणे आवश्यक आहे आणि 0 चे गुणधर्म काय आहे जर आपण या सेट V च्या कोणत्याही घटकामध्ये हे 0 जोडले तर तो घटक जसा आहे तसाच राहील तर त्याला शून्य वेक्टर म्हणतात आणि सेट V मध्ये हे असणे आवश्यक आहे Associativity in s आणि आणखी एक या प्रत्येक u साठी तर या प्रत्येक V च्या प्रत्येक घटकासाठी तेथे एक वेक्टर V अस्तित्वात असणे आवश्यक आहे ज्याचे प्रतिरूप u तर हे येथे फक्त एक संकेत आहे u हे u चे नकारात्मक आहे जेव्हा आपण हे u जोडतो आणि हे u जोडतो तेव्हा आपल्याला शून्य वेक्टर मिळाला पाहिजे जो तिथे आधीच अस्तित्वात आहे For each a vector in denoted by s आणखी एक हा या स्केलर गुणासंदर्भात एक गुणधर्म आहे आम्ही येथे आपल्यासह u गुणाकार करीत आहोत किंवा आपण प्रथम या आणि mu वास्तविक संख्येच्या संख्येमध्ये गुणाकार आहे आणि नंतर आम्ही या u मध्ये गुणाकार करू परिणाम सर्वांसाठी समान असणे आवश्यक आहे आणि वास्तविक संख्यांच्या संचामधून आणि u हा सेट V मधील आहे आणि ही पुन्हा स्केलर गुणाकाराच्या संदर्भात असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी आहे

आणि पुढे आमच्याकडे हे या समान असले आणि सर्व आणि सर्व समान असले पाहिजे याला स्केलर्स आणि वेक्टरची डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असे म्हणतात आणि मग आपल्याकडे हे आहे तर हे आपल्या च्या बरोबरीचे असले पाहिजे आणि हे R आणि u पासून V मधील सर्व लेम्बडा म्यू साठी असावे तर हे पुन्हा या स्केलर आणि वेक्टरची प्रॉपर्टी आहे आणि शेवटचे म्हणजे या सेट V मधील प्रत्येकासाठी u आपल्याकडे 1 मध्ये u असावे 1 हे R मधील ओळख घटक आहे तर वास्तविक संख्येच्या संचाच्या बाबतीत ही संख्या R आहे तर जर आपण u यास 1 ने गुणाकार कराल तर येथे हे प्रत्येक स्केलर साठी परिभाषित केले जाणारे स्केलर गुणाकार आहे आणि ते u समान असले पाहिजे आणि हे पुन्हा या प्रकारच्या प्रॉपर्टीचे आहे ज्यास u या घटकांच्या सर्व घटकांनी आवश्यक आहे For each being the identity element in तर आपल्याकडे बरीच प्रॉपर्टी आहेत पण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे येथे या दोन प्रॉपर्टीज सर्वात महत्वाच्या आहेत हे क्लोजर गुणधर्म आहेत जे तेथे सेटमध्ये टाइम्स u असले पाहिजेत आणि R मधे सर्व काही u आणि सर्व काही असावेत म्हणून या दोन गुणधर्मांसह इतर गुणधर्म देखील आहेत ज्या आपण शून्य वेक्टरचे अस्तित्व या नकारात्मकतेचे अस्तित्व आणि इतर सर्व डिस्ट्रीब्युटिव्ह प्रॉपर्टी असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी वगैरे सारख्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि या सेट V साठी आम्ही या सेट V ला वेक्टर स्पेस म्हणून संबोधू तर आता आम्ही काही उदाहरणे विचारात घेत आहोत जिथे हे वेक्टर स्पेस काय आहे हे आम्हाला आता अधिक चांगले समजेल तर येथे आपण पहात असलेले पहिले उदाहरण म्हणजे वेक्टर स्पेस R n वर R तर R n म्हणजे काय या R n चे घटक कसे दिसतात तर हा R n या ऑर्डर केलेल्या एन ट्यूपल्सचा सेट आहे म्हणजे आपल्याकडे या प्रकाराचे घटक आहेत a1 a2 a3 an आणि हे सर्व वास्तविक संख्या आहेत तर या R आणि R n च्या घटकांमध्ये या n च्या प्रत्येक घटकातील n घटक असतील आणि येथे आपल्याला हे वेक्टर जोड आणि स्केलर गुणाकार पुन्हा परिभाषित करणे आवश्यक आहे तरच आम्ही असे म्हणू की या स्केलर गुणाकार हे वेक्टर जोड आणि वास्तविक संख्या R चा हा सेट ज्याचा आपण विचार करीत आहोत तर येथे वेक्टर एडिशन आणि स्केलर गुणाकार नेहमीप्रमाणे परिभाषित केले आहे जेव्हा आपण या दोन घटकांपैकी या सेट V मधून घेतो आणि जेव्हा आपण त्यास जोडतो तर नवीन घटक येथे घटक जोडतील

तर अशाच प्रकारे या विशिष्ट प्रकरणात जोड कार्य करते आणि स्केलर गुणाकारासाठी जेव्हा आपण या स्केलर ने गुणाकार करतो तेव्हा त्या ठिकाणी आपण पोहोचले पाहिजे आता नवीन घटक या लॅम्बडा घटकाच्या प्रत्येक घटकास किंवा या सेट V च्या या सदस्यासाठी आणि R मधील सर्व लॅम्बडाचे फक्त गुणाकार होईल तर या सेटसाठी हे वेक्टर जोडणे आणि स्केलर गुणाकार कसे परिभाषित केले गेले आहे आणि आता आपण सहजपणे काय पाहू शकतो त्या दोन बंद गुणधर्म कमीतकमी कारण या प्रकरणात इतर सर्व ट्रिव्हीयल आहेत उदाहरणार्थ या सर्व गोष्टी शून्य घटक असतील घटक शून्य आणि अशाच प्रकारे जेव्हा आपण प्रत्येकासमोर उणे चिन्ह ठेवतो तेव्हा नकारात्मक घटक असतात तर ते दिलेल्या घटकाचा नकारात्मक घटक असेल तर ही सर्व अस्तित्वाची कॉम्यूटेटिव्ह प्रॉपर्टी इत्यादि एक सहज सत्यापित करू शकते तर येथे पुन्हा ट्रिव्हीयल असलेल्या क्लोजर प्रॉपर्टीज नंतर देखील महत्त्वाचे काय आहे जेव्हा आपण येथे दोन घटक समाविष्ट करतो तेव्हा आपल्याला एक नवीन घटक मिळतो आणि तो देखील या चा आहे कारण हा पुन्हा या चा घटक आहे तर वेक्टर जोडण्याशी संबंधित ही क्लोजर प्रॉपर्टी संतुष्ट आहे आणि स्केलर गुणासाठी देखील तर येथे हा नवीन घटक हे देखील येथे या संचाचे Rn आहे तर दोन्ही बंद गुणधर्म समाधानी आहेत इतर सर्व प्रॉपर्टी सहज समाधानी आहेत की नाही हे तपासू शकतात तर हे येथे सेट केलेले ही वेक्टर स्पेस आहे आणि आम्ही याबद्दल बोलू शकतो आणि आपण येथे कोणतेही पूर्णांक घेऊ शकता तर R ओव्हर R ही वेक्टर स्पेस आहे ओव्हर R वेक्टर स्पेस एस्टेरा आहे हे आता स्पष्ट झाले आहे आणि आम्ही आपला घेतो उदाहरणार्थ ही R पेक्षा वेक्टर स्पेस देखील आहे ठीक आहे तर आता आपण येथे पुढील उदाहरणाकडे जात असताना आपण पॉलिनॉमीयल स्पेसचा विचार करू म्हणून आम्ही येथे पुन्हा या चा विचार करीत आहोत कारण मी सांगितले आहे की आम्ही वास्तविक संख्येच्या संचावर मर्यादित आहोत तर हे तर चे घटक कसे दिसतात तर डिग्रीच्या सर्व पॉलिनॉमीयलचा संच n पेक्षा कमी किंवा त्यास समान दर्शविते म्हणून हा n पेक्षा कमी किंवा समान डिग्रीच्या सर्व पॉलिनॉमीयलचा एक संच आहे आणि हे पॉलिनॉमीयल कसे दिसतात ते या प्रकारचे आहेत आणि हे s पेक्षा कमी किंवा समान आहे कारण आपण अशा सर्व पॉलिनॉमीयलचा संच वर बोलत आहोत where and तर येथे स्थिरांक हे संबंधित आहेत लिनिअर पॉलिनॉमीयल हे संबंधित आहे क्वाड्रॅटिक आणि त्यामुळे येथे या n वर अवलंबून तर दिलेले n साठी n च्या समान किंवा समान डिग्रीच्या सर्व पॉलिनॉमीयलचा हा संच आहे आणि सर्व येथे फक्त वास्तविक संख्या आहेत अशा प्रकारे जेव्हा आपल्याकडे आता पॉलिनॉमीयल गोष्टी असतात तेव्हा आपले वेक्टर हे पॉलिनॉमीयल असतात आणि आता जर आपण येथे जवळील गुणधर्म पाहिल्यास परंतु क्लोजर गुणधर्म समाधानी आहेत कारण जर आपण या सेटमधून कोणतेही दोन घटक घेतले तर उदाहरणार्थ आम्ही येथे एका घटकासारखे घेतले आहे जे आहे आणि ज्याचे आम्ही a's च्या सहाय्याने पुन्हा सूचित करू शकतो तर हा एक घटक आहे तर मी हे n घेतो तर t पॉवर n हे आपण बोलत असलेल्या सेट पॉलिनॉमीयल स्पेसचा एक घटक आहे आता मी आणखी एक घेते ज्यास मी या द्वारे दर्शवू शकतो तर आणि येथे डिग्री n असू शकते किंवा ती n पेक्षा कमी असू शकते तर b आणि तर हे दोन घटक एकाच सेटमधील आहेत आणि जेव्हा आपण हे दोन जोडत आहोत अधिक हे या संचात एडिशन कसे कार्य करते फक्त येथे आपल्याला संबंधित गुणांक जोडावे लागतील तर ही एक संज्ञा होती आणि t बरोबर आमच्याकडे हा आहे या सह आपल्याकडे हा असेल आणि या सह आमच्याकडे असेल तर आता या व्यतिरिक्त हे नवीन पॉलिनॉमीयल आहे परंतु साहजिकच जेव्हा R मध्ये आणि हा हा देखील R असेल तर त्याचप्रमाणे हे R मध्ये असेल आणि हे R मध्ये देखील असेल तर हे एक नवीन पॉलिनॉमीयल आहे जे या सेट च्या मालकीचे आहे तर हे मी कसे म्हणालो याचा अर्थ येथे असलेल्या जोडण्या संदर्भात ही क्लोजर प्रॉपर्टी कोणी पाहू शकेल त्याचप्रमाणे जेव्हा आपण या सेटवरून घेतो आणि जर आपण कोणत्याही स्कॅलरने लॅंबडा वेळा ने गुणाकार केला तर मग काय होईल लँबडा या मध्ये गुणाकार होईल लँबडाचे गुणाकार होईल लँबडा येथे गुणाकार होईल आणि हे नवीन पॉलिनॉमीयल पुन्हा या चे घटक असेल तर पुन्हा या स्केलर गुणाकाराच्या संदर्भात आमच्याकडे क्लोजर प्रॉपर्टी आहे आमच्याकडे एडिशन संदर्भात क्लोजर प्रॉपर्टी आहे आणि हे स्पष्ट केल्यानुसार या व्यतिरिक्त व्याख्या केली आहे या संचासाठी गुणाकार अशा प्रकारे परिभाषित केला आहे तर ही पॉलिनॉमीयल स्पेस ओव्हर R ही वेक्टर स्पेस आहे जी आपण या उदाहरणात पाहिली आहे आपण पुढील मॅट्रिक्स स्पेसबद्दल बोलत आहोत आम्ही बद्दल बोलत आहोत तर या प्रकरणात ती पुन्हा एक मॅट्रिक्स स्पेस आहे ही एक वेक्टर स्पेस आहे कारण जर आपण m आणि n च्या दोन मॅट्रिक्स घेतल्या तर फक्त 2 साध्या सोप्या उदाहरणासाठी 3 मॅट्रिकचा विचार करूया तर 2 बाय 3 मॅट्रिकसाठी तर आम्ही a b c घटकांसारखे एक घटक घेतला आहे आणि नंतर d e आणि f हा या घटकातून आपण घेतला आहे आम्ही या संचाचा आणखी एक घटक घेतला आहे जो आपण a2 b2 c2 आणि d3 d2 आणि e2 आणि f2 द्वारे दर्शवितो उदाहरणार्थ या सेटमधून येथे सर्व मेट्रिक ऑर्डर चे आहेत म्हणून जेव्हा आपण हे दोन मॅट्रिक्स a आणि b जोडत आहोत आणि आपण कोणतीही दोन मॅट्रिक्स घेऊ शकतो तर त्याचा परिणाम हा ऑर्डर 2×3 मॅट्रिक्स असेल आणि आपण हे घटक येथे जोडणार आहोत a1 प्लस b2 हे b1 a1 अधिक a2 b1 अधिक b2 आणि असेच तर हे पुन्हा ऑर्डर 2×3 चे मॅट्रिक्स असेल आणि ज्या आपण बोलत आहोत त्या वास्तविक संख्येच्या ह्या R सेटवर देखील आहे तर येथे या सर्व वास्तविक संख्या आहेत जेव्हा आम्ही त्यांना जोडतो तेव्हा त्यांची वास्तविक संख्या होईल आणि नवीन मॅट्रिक्स देखील येथे या सेटचा असेल आणि स्केलर गुणाकार देखील म्हणून जेव्हा आपण या सेटमधील कोणत्याही सदस्यास ने गुणाकार करतो नवीन मॅट्रिक्सला ने गुणाकार करतो तेव्हा प्रत्येक घटकाद्वारे फक्त ने गुणाकार केला जाईल आणि पुन्हा हे नविन मॅट्रिक्स देखील या सेट चे सदस्य असतील तर आम्ही येथे काय पाहिले आहे की ऑर्डरची ही मॅट्रिक्स रिक्त स्थान देखील एक वेक्टर स्पेस आहे तर रेखीय समीकरणांच्या प्रणालीतील एक महत्त्वाचे उदाहरण जे आणखी एक उदाहरण आहे तर या चे निराकरण वेक्टर स्पेस बनवते आणि ते वेक्टर स्पेस कसे तयार करते तर आम्ही हा सेट V येथे घेतो आणि हे पूर्ण करते की Ax हे 0 च्या बरोबरीचे आहे या संचाबद्दल आम्ही आजच्या व्याख्यानाच्या अगदी सुरुवातीस चर्चा केली जे फक्त एक खास सेट आहे तर याला नल स्पेस म्हणतात आणि आधी चर्चा केली आहे कारण येथे बंद केलेल्या गुणधर्मांचे समाधान होते आणि घटक मधील आहेत ही वेक्टर स्पेस आहे जी आपण आधीपासूनच पाहिली आहे तर या V चे घटक चे आहेत आणि ही वेक्टर स्पेस आहे तर स्वाभाविकच आम्ही ज्या गुणधर्मांवर चर्चा केली त्या सर्व या डिस्ट्रीब्युटिव्ह आपोआप समाधानी असतात कॉम्यूटेटिव्ह सर्व येथे वैध आहेत कारण हे घटक प्रत्यक्षात चे आहेत ही वेक्टर स्पेस आहे आणि क्लोजर प्रॉपर्टीबद्दल म्हणून जेव्हा आपण या सेट V वरून आणि या दोन घटकांचा वापर केला आहे तर स्वाभाविकच ही बेरीज येथे या सोल्यूशनची प्रॉपर्टी आहे हे देखील निराकरण होईल कारण हे 0 असेल आणि त्यावेळेस आपण ने गुणाकार करू शकणार्या कोणत्याही A घटकासह किंवा देखील 0 होईल तर या होमोजिनिअस प्रणालीसाठी हे विशेष आहे जेव्हा आपल्याकडे उजवी बाजू 0 असते जर आपल्याकडे ही उजवी बाजू 0 नसेल तर जर ती होमोजिनिअस नसलेली प्रणाली असेल तर आपल्याकडे या दोन गुणधर्म नसतात उदाहरणार्थ नॉन होमोजिनिअस नसलेल्या समीकरणांच्या सिस्टमच्या समाधानासाठी वैध असतात तर समीकरणांच्या होमोजिनिअस प्रणालीसाठी सोल्यूशन सेट एक वेक्टर स्पेस आहे आणि या वेक्टर स्पेसचे एक खास नाव आहे ज्याला आपण नल स्पेस म्हणतो ही स्पेस चित्रात येत आहे त्याला मॅट्रिक्स A ची नल स्पेस म्हणतात लक्षात घ्या की सेट V हा या चा सबसेट आहे आणि वेक्टर स्पेस बनवितो म्हणून याला वेक्टर सबस्पेस म्हणतात तर आम्ही लवकरच त्याबद्दल बोलत आहोत या वेक्टर सब स्पेसेस काय आहेत तर हे उदाहरण वेक्टर उपक्षेत्रासाठी आहे कारण ही एक वेक्टर स्पेस आहे आणि ही दुसर्या वेक्टर स्पेस चा उपसमूह आहे आणि म्हणूनच याला आपण वेक्टर सबस्पेस असे म्हणतो तर येथे हे सब स्पेस काय आहेत तर V वेक्टर स्पेस बनू आणि W ला V चा सबसेट बनू द्या तर V वेक्टर स्पेस आणि W हे V चे आणखी एक सबसेट आहे आणि जर VW ही सब वेक्टर स्पेस असेल तर आम्ही त्या W ला सबसेट म्हणून कॉल करू जर हे W स्वतःच समान क्रियांच्या संदर्भात या वास्तविक संख्येच्या समान संचावर वेक्टर स्पेस असेल तर आपण वेक्टर स्पेस V मध्ये काय केले आहे तर या W ला वेक्टर सबस्पेस असे म्हणतात प्रत्येक व साठी खालील क्लोजर प्रॉपर्टी असाव्या • • सबस्पेसेस ओळखण्याचे निकष आता बरेच सोपे आहेत आणि आम्ही वेक्टरच्या जागेची व्याख्या करण्यासाठी सर्व प्रॉपर्टी बद्दल चर्चा केली आहे त्याविषयी आपल्याला चिंता करण्याची गरज नाही आणि येथे आपण केवळ बंद होण्याच्या गुणधर्मांबद्दल बोलत आहोत कारण आता सर्व इतर महत्त्वाचे असतील ट्रिव्हीयली समाधानी मूलत जेव्हा आपण दिलेला सबसेट वेक्टर स्पेस आहे की नाही हे तपासताना आपल्याला काय तपासायचे आहे हे बंद करण्याचे गुणधर्म तपासावे लागतील आम्ही या दोन्ही घटकांचा समावेश करतो या दोन घटकांची भरती या सबसेटशी संबंधित असणे आवश्यक आहे आणि तसेच या सबसेटशी संबंधित असणे आवश्यक आहे आणि दिलेली वेक्टर स्पेस सबस्पेसेस आहे हे तपासण्यासाठी ते पुरेसे आहे तर ट्रिव्हीयल सब स्पेस काय आहेत तर येथे सेट 0 सब स्पेसची उदाहरणे आहेत तर जर आम्ही बंद गुणधर्मांमुळे वेक्टर स्पेसचे 0 घटक घेतले तर ते वेक्टर स्पेस बनतील उदाहरणार्थ आपण 0 हा घटक घ्या आणि 0 ला जोडा तुम्हाला 0 मिळेल आणि आम्ही त्यास कुठल्याही स्केलरने 0 मध्ये गुणाकार करू घटक 0 प्रमाणे राहील तर ही वेक्टर स्पेस आहे कारण या सर्व क्लोजर प्रॉपर्टीज आहेत संतुष्ट आणि संपूर्ण सेट V स्वतःच वेक्टर स्पेस V चा वेक्टर सबस्पेस म्हणून कॉल करू शकतो दुसरे उदाहरण येथे जेव्हा आपण हा सेट घेतो तेव्हा तो चा सबस्पेस आहे तर मुळात जेव्हा हे घटक समान असतात आणि नैसर्गिकरित्या घटक या चे असतात ही वेक्टर स्पेस आहे आणि ही चे सबस्पेस आहे कारण या सेट U मधून दोन घटक घेतले तर पुन्हा स्पष्ट झाले आहे तर हे U चे सर्व तीन समान आहेत आणि जर आपण b घेतला तर ही या U मधील घटक आहे आणि आता या क्लोजर प्रॉपर्टीजवर आपण येथे दोन जोडल्यास मुख्यत आपले लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे तर हा नवीन घटक येथे सर्व घटक समान आहेत हे देखील समान सेट U चे असेल किंवा आम्ही कुठल्याही घटकाशी ने गुणाकार करू नवीन घटक होईल तर तिन्ही घटक समान आहेत आणि यामुळेच हे पुन्हा या U चे असणे आवश्यक आहे तर या जवळच्या गुणधर्म या सेट U साठी समाधानी आहेत जे चे सबस्पेस आहे उदाहरण 2 तर जर आपण येथे घेतले तर आम्ही येथे याबद्दल सकारात्मक बोलत आहोत तर दोन्ही घटक येथे नकारात्मक आहेत आणि प्रश्न असा आहे की हे V वेक्टर स्पेस बनवते का आणि उत्तर नाही कारण जर आपण येथे एक घटक घेतला आणि क्लोजर प्रॉपर्टी म्हणते की वेळा असणे आवश्यक आहे आणि जर आपण लॅम्बडा वजा 1 घेतला तर उदाहरणार्थ V मधील या घटकामध्ये 1 नॉन निगेटिव्ह घटक परंतु जेव्हा आम्ही सह गुणाकार करतो तेव्हा ते होईल आणि हे या V सेटचे नाही तर ही क्लोजर प्रॉपर्टी येथे समाधानी नाही जसे मी पुन्हा 1 म्हटले आहे जेव्हा आपण येथे कोणत्याही घटकाशी गुणाकार करता जे V च्या मालकीचे नसते कारण V ची प्रॉपर्टी आहे की ती दोन्ही नकारात्मक असतात तर हे एक उदाहरण आहे जिथे आपण हे पाहू शकतो की येथे वेक्टर स्पेस तयार करत नाही हे या R स्क्वेअरचा सबसेट आहे सबस्पेससाठी येथे दिलेली शेवटची उदाहरणे आम्ही या प्रकारच्या या प्रकारचे वेक्टर विचारात घेतो आणि ही वास्तविक संख्या घेऊ शकतात तर आता हा प्रश्न आहे की या वेक्टरचा संच मध्ये सबस्पेस बनविते की नाही तर या वेक्टरचे चार घटक आहेत तर ते चे आहेत आता प्रश्न हा आहे की हे चे सबस्पेस आहे की नाही तर आता येथे या प्रकारे आता विचार करणे सोपे आहे t तर हा नवीन वेक्टर देखील त्याच सेटचा असेल तर दोन्ही क्लोजर प्रॉपर्टी सेटसाठी समाधानी आहेत आणि म्हणूनच हे ची वेक्टर स्पेस देखील बनवेल तर ही ची वेक्टर स्पेस आहे खालील लेक्चर्समध्ये जे शिल्लक आहे ते आपण समजून घेऊया हा चा नैसर्गिकरित्या एक छोटा सेट आहे आणि आता या परिमाण किंवा इतर कोणत्या प्रकारात हे प्रमाणित कसे करावे निकष म्हणून आम्ही पुढील व्याख्यानांविषयी देखील बोलत आहोत आणि आता निष्कर्षापर्यंत पोचत आहे म्हणून वेक्टर स्पेससाठी सर्वात महत्त्वाचे गुणधर्म हे या जोडण्यासारखे होते आणि हे स्केलर जवळ आहे तर आणि हे क्लोजर प्रॉपर्टी वेक्टर स्पेसचे सर्वात महत्त्वाचे गुणधर्म होते आणि आम्ही रिक्त स्थान वेक्टर सब स्पेससह अनेक उदाहरणे पाहिली आहेत लेक्चर्स तयार करण्यासाठी वापरलेले हे संदर्भ आहेत आणि आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद